गेल्या आठवड्यात आपल्याला gcd एक्झाम्पल यूझ करून अल्गोरिदम नोटेशनची ओळख झाली आपण इंफॉर्मली काही पायथॉन कोड देखील पाहिले जे आपण समजू शकतो पण आपल्याला प्रत्यक्षात पायथॉन सिंटॅक्सची ओळख झाली नाही चला काही रिअल पायथॉन स्टेपने स्टार्ट करूया एक सामान्य पायथॉन प्रोग्राम असा लिहिता येईल आपल्याकडे फंक्शनच्या डेफिनिशनचा एक बंच आहे आणि त्यानंतर अनेक स्टेटमेंट एक्झेक्युट करायचे आहे म्हणून लक्षात ठेवा की आपण म्हटलं की पायथॉनचा सामान्यतः असा अर्थ लावला जातो कि इंटरप्रिटर हा एक प्रोग्राम असतो जो पायथॉन टॉप टू बॉटम रीड करतो तर इंटरप्रिटर नेहमी बिगिनिंगला पायथॉन कोड सुरू करतो आणि टॉप टू बॉटम रीड करतो फंक्शन डेफिनिशन ही एक प्रकारची स्टेटमेंट आहे परंतु ते प्रत्यक्षात काहीही करत नाही पायथॉन इंटरप्रीटर केवळ फंक्शनची डेफिनिशन डायजेस्ट करतो यानंतर जे माहित आहे ते अक्चुअल स्टेटमेंटला रेफेर केले जाते जे ठरवते नेमकं काय करायचे आहे या प्रकारच्या ओर्गानिझेशन मध्ये एक्झेक्युशनची सुरुवात अक्चुअली स्टेटमेंट ने होते ज्याला स्टेटमेंट 1 म्हणतात म्हणून प्रथम आपण k फंक्शन्स डायजेस्ट कराल आणि नंतर स्टेटमेंट 1 2 3 4 ते n पर्यंत एक्झेक्युट होतात आता असे करण्याचे काही कारण नाही पायथॉन आपल्याला अक्चुअली फंक्शन्सची डेफिनिशन मुक्तपणे एकत्र करण्याची परमिशन देतो आणि खरं तर फंक्शन्स डेफिनिशन देखील एक प्रकारची स्टेटमेंट आहेत ज्यांच्यामुळे ते लगेच काहीतरी घडत नाहीत तर फंक्शनमध्ये रेकॉर्ड केले जाते पायथॉनची महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादे फंक्शन एखाद्या स्टेटमेंटमध्ये वापरले गेले आहे जे एक्झेक्युट करायचे असेल तर त्या फंक्शनची आधीच डेफिनिशन केली गेली पाहिजे एकतर ते बिल्ट इन फंक्शन असणे आवश्यक आहे किंवा त्याची डेफिनिशन करणे आवश्यक आहे म्हणून ते या प्रकारच्या सरमिसळ क्रमाने वापर करू शकतो आपल्याला काळजी घ्यावी लागेल की फंक्शन युझ करण्यापूर्वी डिफाइन्ड केली गेली आहेत का तसेच अशा प्रकारे स्टेटमेंट्स आणि फंक्शन डेफिनेशनच्या क्रमाने एकत्र करणे प्रोग्राम रीड करणे आणि ते काय करत आहे हे समजून घेणे खूप कठीण होते पायथॉनला याची आवश्यकता नसली तरी स्ट्रॉन्गली हे शिफारस केली जाते की सर्व फंक्शन डेफिनिशन प्रोग्रामच्या टॉप ला ठेवल्या पाहिजेत आणि कोडचा मुख्य भाग बनविणारी सर्व स्टेटमेंट नंतर फॉलो करावेत स्टेटमेंट काय आहे पायथॉनमधील सर्वात बेसिक स्टेटमेंट म्हणजे नेम ला व्हॅल्यू देणे तर आपण काही स्टेटमेंट बघूया 'आपण एक्झाम्पल पाहतो' 'आपण एक्झाम्पल पाहिली आहेत' 'येथे काही एक्झाम्पल आहेत' तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये i एक नाव आहे आणि त्याला 5 व्हॅल्यू दिली आहे दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये j हे वेगळे नाव आहे आणि त्याला 2 वेळा असाइन केले जाते तर या असाइनमेन्ट मध्ये i ची व्हॅल्यू येथे एक्स्प्रेशन साठी सब्स्टीट्युट केली जाईल म्हणून जर मला यापूर्वी एक व्हॅल्यू असाइन केली नसेल तर पायथॉन ला i साठी काय बदलावे हे माहित नसते आणि ते एरर म्हणून फ्लॅग केले जाईल जेव्हा आपण एक्स्प्रेशन चा भाग म्हणून राईट हॅन्ड साईड युझ करता तेव्हा आपण हे नक्की केले पाहिजे की त्याची आधीच काहीतरी व्हॅल्यू आहे आपण पाहिले आपल्याकडे अशी स्टेटमेंट्स देखील असू शकतात जी केवळ व्हॅल्यू अपडेट करतात म्हणून जेव्हा आपण म्हणतो की j हे j प्लस 5 च्या इक्वल आहे हे मॅथेमॅटिकल स्टेटमेंट नाही जेथे j ची व्हॅलू j प्लस 5 च्या व्हॅलू च्या बरोबरीचे आहे परंतु त्याऐवजी राईट हॅन्ड साईड ला j जे ची जुनी व्हॅल्यू आहे त्यात 5 जोडून अपडेट केले आणि नंतर ते नवीन व्हॅल्यू j म्हणून बदलले हे एक असाइनमेंट स्टेटमेंट आहे ही असाइनमेंट सर्व नेम ची करन्ट व्हॅल्यू दिल्यास राईट हॅन्ड साईड ला केलेल्या व्हॅल्यू कॉम्प्युट करते तर लेफ्ट हॅन्ड साईड ला दिलेले नेम दोन्ही बाजूंनी सेम दिसू शकते लेफ्ट हॅन्ड साईडला एक नेम आहे आणि राईट हॅन्ड साईडला सर्वसाधारणपणे एक एक्स्प्रेशन आहे आणि या एक्स्प्रेशन मध्ये आपण लीगल असलेल्या एक्स्प्रेशनमधील व्हॅल्यूनुसार गोष्टी करू शकता तर व्हॅल्यू ला टाईप्स आहेत आपल्याकडे नंबर्स असल्यास आपण अरीथमेटिक ऑपरेशन्स करू शकता आपल्याकडे इतर काही गोष्टी असल्यास आपण इतर ऑपरेशन्स करू शकता तर कोणते ऑपरेशन्स अलॉव आहे हे व्हॅल्यू वर अवलंबून आहे आणि याला टेक्निकली टाईप ऑफ नेम म्हणतात म्हणून जेव्हा आपण व्हॅल्यू चेटाईप बघू तेव्हा हे समजते कि ते खरोखर स्पेसिफाय करत आहे की कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यूवर लीगल ऑपरेशन्स अव्हेलेबल आहेत तर सर्वात बेसिक टाईप ज्याचा आपण विचार करू शकतो ते म्हणजे नंबर्स आता पायथॉनमध्ये आणि बर्याच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये नंबर्स दोन वेगळ्या फ्लेवर मध्ये येतात कारण तुम्ही त्यांना इंटीजर्स आणि नंबर ज्याला फ्रकॅशनल म्हणू शकता तर पायथॉनमध्ये या दोन प्रकारांना int आणि float असे म्हणतात तर int म्हणजे नंबर्स ज्यांचा डेसिमल पार्ट नाही ज्यांचा फ्रकॅशनल पार्ट नाही तर हा होल नंबर आहे नंबर हे निगेटिव्ह पण असू शकतात तर हि सगळी int ची काही एक्झाम्पल्स आहेत दुसरीकडे जर आपल्याकडे फ्रकॅशनल पार्ट असतील तर ही फ्लोट टाईप ची व्हॅलू आहेत नॉर्मली मॅथेमॅटिक्स मध्ये आपण इंटीजर ला स्पेशली रिअल नंबर म्हणू शकतो तर रिअल नंबर हे फ्रकॅशनल पार्टस असलेले इंटीजर्स आहेत ज्यामध्ये फ्रकॅशनल नाहीत परंतु प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये या दोघांमध्ये हे नंबर्स जसे स्टोअर केले जातात त्यानुसार एक रिअल डिस्टिंक्शन आहे म्हणून जेव्हा पायथॉन ला व्हॅलू रिमेम्बर करावी लागतात तेव्हा हे व्हॅलू काही इंटर्नल फॉर्म मध्ये रिप्रेझेन्ट केले जातात आणि यासाठी फायनाईट अमाऊंट ऑफ स्पेस घ्यावी लागते जर तुम्ही मॅन्युअल एडिशन करत असाल तर तुम्ही ते कागदाच्या शीटवर लिहून द्याल कागदाच्या शीटवर तुमच्या हॅन्ड रिटन साईझ वर डिपेंडींग तुम्ही दिलेल्या नंबर वर किती मोठा नंबर जोडू शकता याचे फिसिकल लिमिट आहे त्याच प्रकारे कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज नंबर स्टोअर करण्यासाठी किती डिजिट वापरते तसेच साईझ इंटर्नॅलि युझ करते हे ठरते आणि विशेषतः आपल्याला माहित आहे की जवळजवळ सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजेस इंटर्नॅलि बायनरी प्रेझेन्टेशन वापरतात म्हणून आपण असे गृहीत धरू शकतो की इंटीजर किंवा रियल नंबर एव्हरी नंबर झिरो ची फायनाईट सिक्वेन्स आणि त्याला रिप्रेझेन्ट करणारी व्हॅलू म्हणून स्टोअर केली जाते आता इंटीजर बरोबर जर असे करायचे ठरवले तर तुम्ही त्या बायनरी सिक्वेन्स ला बायनरी नंबर प्रमाणे ट्रीट करू शकता जसे तुम्ही शाळेत शिकले असेल तर जे डिजिट 2 च्या पॉवर ला रेप्रेझेन्ट करतात तेथे एक एक्स्ट्रा बायनरी डिजिट 0 किंवा 1 असेल आणि हे सूचित करेल की ते प्लस किंवा मायनस आहे आणि ते निगेटिव्ह नंबर रेप्रेझेन्ट करण्यासाठी इतर इफिसिएंट वे युझ करू शकतात परंतु बेसिकली आपण असे समजू शकता की इंटीजर बायनरी नंबर आहेत ते बायनरी नोटेशनमध्ये इंटीजर म्हणून लिहिले जातात आता जेव्हा नंबर हा नॉन इंटीजर असतो तेव्हा आपल्याकडे दोन इशू असतात एक म्हणजे आपल्याला व्हॅल्यू लक्षात ठेवणे आवश्यक आहे जे डिजिट ची संख्या आहे तसेच जे फ्रकॅशनल पार्ट बनवतात आणि नंतर आपल्याला त्यानुसार स्केल लक्षात ठेवावे लागते म्हणून सायंटिफिक नोटेशन मध्ये नंबर चा योग्य विचार करा म्हणून जेव्हा आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री मधील गोष्टी वापरतो तेव्हा आपल्याकडे साधारणपणे दोन भाग असतात आपल्याकडे व्हॅल्यू असते जे व्हॅल्यू चे कंपोनंन्ट असतात आणि ते डेसिमल पॉईंट नुसार कसे बदलले पाहिजे हे बघावे लागते हे करण्यासाठी डेसिमल पॉईंट 24 अंक राईट कडे हलवा तर या पहिल्या भागाला मंटिसा म्हणतात आणि याला एक्स्पोनेन्ट म्हणतात म्हणून जेव्हा आपल्याकडे मेमरीमध्ये नंबर असतो जर तो इंट असेल तर एंटायर स्ट्रिंग फक्त एक व्हॅलू कन्सिडर होते जिथे आपल्याकडे डिजिट ब्लॉक असतो जो फ्लोटला रिप्रेझेन्ट करतो मग आपल्याकडे त्याचा काही पार्ट आहे जो मंटिसा आहे आणि दुसरा भाग जो एक्स्पोनेन्ट आहे जर आपण बायनरी डिजिटच्या सेम सिक्वेन्सचा विचार केला तर असे समजते कि इंटची वेगळी व्हॅलू आहे आणि जर आपण फ्लोट म्हणून विचार केला तर त्याची वेगळी व्हॅलू आहे तर फ्लोट ला काय म्हणायचे फ्लोट हा फ्लोटिंग पॉईंटसाठी कॉम्पुटर सायन्स मध्ये जुना शब्द आहे हे डेसिमल पॉईंट फिक्सड नाही या फॅकट ला रेफेरेंस देते तर इंटीजर च्या शेवटी एक फिक्सड डेसिमल पॉईंट म्हणून विचार केला जाऊ शकतो फ्लोटिंग पॉईंट नंबर खरोखर एक नंबर आहे जिथे फ्लोटिंग पॉईंट बदलू शकतो आणि किती बदलते हे एक्स्पोनेन्ट वर डिपेंडेंट असते त्यामुळे कॉम्पुटर मध्ये इंटीजर आणि फ्लोटिंग पॉईंट नंबरला रेप्रेझेन्ट करण्याचे बेसिकली डीफरन्ट वे आहेत आणि म्हणून दोघांमध्ये डीफरन्स करताना काळजी घ्यावी लागेल की आपण नंबर बाबत काय करू शकतो आपल्याकडे नॉर्मल अरीथमेटिक ऑपरेशन्स प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आहे ज्याचे सिम्बॉल स्टार मॉडर्न एक्स आहेत तर डिव्हिजन साठी सिम्बॉल स्लॅश आहे आता लक्षात घ्या की पहिल्या तीन ऑपरेशनसाठी हे क्लिअर आहे की जर माझ्याकडे 2 इंट असतील आणि मी त्यांना मल्टिप्लिकेशन किंवा ऍड केले किंवा मायनस केले तर मला इंट मिळेल पण माझ्याकडे 2 फ्लोट्स आहेत तर मला फ्लोट डिव्हिजन मिळेल दुसरीकडे जर मी 7 ला 2 ने डिव्हाइड केले तर फ्लोट येईल तर जेथे दोन्ही इंट घेतले तर मला 3 पॉइंट 5 हे उत्तर मिळेल जनरली पायथॉन तुम्हाला ints आणि floats मिक्स करण्यासाठी परवानगी देईल म्हणून मी लेफ्ट साईड ला int आणि राईट साईडला फ्लोट असूनही 8 प्लस 2 पॉइंट 6 लिहू शकतो आणि ते मला 10 पॉइंट 6 हे उत्तर बरोबर देईल त्या अर्थाने पायथॉन रिस्पेक्ट करतो कि फ्लोट्स हे इंटचे जनरलाईज्ड फॉर्म आहे तर आपण अशा इंटचा विचार करू की शेवटी एक पॉईंट असलेला फ्लोट आहे म्हणून जर आपण त्या वे ने विचार करू इच्छित असाल आणि त्या वे ने एक्स्प्रेस करायचे असेल तर आपण एखाद्या इंटला फ्लोटमध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो परंतु डिव्हिजन नेहमीच फ्लोट्स तयार करतो मिक्सड एक्स्प्रेशन चे एक्झाम्पल म्हणून 7 डिव्हाइड 3 पॉईंट 5 जेथे माझ्याकडे int आणि float आहे आणि या डिव्हिजन चा रिझल्ट 2 पॉईंट 0 आणि 7 बाय 2 चा रिझल्ट 3 5 येईल आता काही ऑपरेशन्स असे आहेत जिथे आपल्याला ऑपरेंड्सचे इंटीजर गुणधर्म जतन करायचे आहे आपण gcd मध्ये रिपीटेडली पाहिले आहे जे मॉड्यूलस ऑपरेटर आहे त्यालाच रिमेंडर ऑपरेटर म्हणतात परंतु रिमेंडर द्वारे दिला जाणारा req संबंधित ऑपरेटर कोशंट ऑपरेटर आहे म्हणून जर मी डबल स्लॅश युझ केला तर ते मला कोशंट देते तर 9 डबल स्लॅश 5 म्हणते की 5 किती वेळा फ्रकॅशन शिवाय 9 वर जाते आणि ते 1 आहे कारण 5 वेळा 1 मध्ये 5 असते आणि 5 वेळा 2 हे 10 असते जे 9 पेक्षा मोठे असते आणि रिमेंडर 4 असते म्हणून 9 पर्सेंट 5 हे 4 असेल आणखी एक ऑपरेशन जे नॅचरल आणि नॉर्मल आहे ते म्हणजे एक नंबर दुसऱ्या नंबर पर्यंत वाढवणे आणि हे डबल स्टार ने दर्शविले जाते 3 डबल स्टार 4 म्हणजे आपण साधारणपणे 3 पॉवर 4 असे लिहू म्हणजे 3 टाइम्स 3 हे 4 टाइम्स आणि हे 81 बरोबर उत्तर आहे पायथॉनमध्ये लॉग स्क्वेअर रूट साइन इत्यादी असे काही बिल्ट इन अडवान्सड फंक्शन्स आहेत परंतु हे बाय डीफॉल्ट लोड केलेले नाहीत पायथॉन इंटरप्रिटर सुरू केल्यास आपल्याला हे एक्सप्लिसिटली इन्क्लुड करावे लागेल लक्षात ठेवा आपण म्हटले आहे की आपण या इम्पोर्ट स्टेटमेंट चा वापर लिहिलेल्या फाइलमधील फंक्शन्स इम्पोर्ट करण्यासाठी करू शकतो मॅथेमॅटिक्स थिंग्स साठी बिल्ट इन फंक्शन्स असतात ज्यांना मॅथ म्हणतात तर आपण मॅथ इम्पोर्ट स्टार पासून जोडले पाहिजे हे पायथॉन प्रोग्राममध्ये देखील केले जाऊ शकते ते केवळ इंटरप्रिटर कडेच करावे लागत नाही म्हणून जेव्हा आपण एक पायथॉन प्रोग्राम लिहितो जिथे आपल्याला लॉग स्क्वेर रूट आणि साइन यासारखे फंक्शन्स युझ करण्यापुर्वी मॅथ इम्पोर्ट स्टार पासून लाईन ऍड केली पाहिजे आपण तीन कन्सेप्ट्स पाहिल्या आहेत नेम्स जी आपण व्हॅलू रिमेम्बर करण्यासाठी वापरली जातात व्हॅलू जी अक्चुअल क्वांटिटीझ आहेत जी आपण असाइन करतो आणि तिसरे हे कि नोशन हि एक प्रकारची कन्सेप्ट् आहे तर टाइप ठरवते की आपल्याकडे असलेली ऑपरेशन्स लीगल आहेत का तर पायथॉन आणि इतर लँग्वेज मधील मुख्य डीफरन्स म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही ईन्हरेन्ट टाईप नाही मी ऍडव्हान्स सांगतोय की i हे इंटीजर म्हणून किंवा x नेम हे फ्लोट आहे नेम मध्ये फक्त तेच प्रकार असतात जे सध्या त्यांच्याकडे असलेल्या व्हॅलू असाइन केल्यानुसार असतात टाईप ऑफ नेम हे फिक्स नसते C किंवा C किंवा Java सारख्या लँग्वेज मध्ये आपण आपली नेम्स ऍडव्हान्स अनाऊन्स करतो आपण त्यांना डिक्लेर करतो आणि अनाऊन्स करतो की ते कोणत्या टाईप चे आहेत म्हणून जर आपण एखाद्या एक्स्प्रेशन मध्ये i ला डिक्लेर केले तर आपल्याला अगोदरच माहित असेल की या i ला int म्हणून डिक्लेर करण्यात आले होते या x ला फ्लोट वगैरे डिक्लेर केले गेले होते आता पायथॉन मध्ये असे नाही तर आपण हे एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया तर पायथॉन चा मेन फिचर हा आहे की प्रोग्राम इव्हॉल्व्ह होत असताना विविध प्रकारच्या व्हॅलू ना नेम असाइन केले जाऊ शकते म्हणून जर आपण असाइनमेंटने सुरुवात केली तर i इक्वल टू 5 आहे कारण 5 एक इंट आहे आता जर आपण एखादे एक्स्प्रेशन घेतले जी 7 टाईम 1 प्रोड्युस करते तर i एक इंटीजर राहतो आता जर मी i ची व्हॅलू 3 ने डिव्हाइड केली तर या स्टेप ला जर मी ह्या सिक्वेन्स ने i ला फॉलोव केले असते तर 7 बाय 3 चे उत्तर 2 33 येईल आणि हे फ्लोट असेल कारण या स्टेप ला ऑपरेशनचा रिझल्ट फ्लोटमध्ये होतो आणि j ला फ्लोट ची व्हॅलू दिली जाते आता जर आपण काही नंतरच्या स्टेज वर चालू ठेवले तर आपण i ला घेतो आणि ते 2 वेळा j व्हॅलू साठी असाइन करतो कारण j फ्लोट होता म्हणून i आता फ्लोट बनतो इंटरप्रिटर मध्ये टाईप नावाचे एक युझफ़ुल फंक्शन आहे जर आपण वर्ड टाइप केला आणि एक्स्प्रेशन घेतले आणि जर नेम किंवा एक्स्प्रेशन ब्रॅकेट मध्ये टाकले तर ती तुम्हाला अक्चुअली एक्स्प्रेशन चा टाईप सांगेल पायथॉन प्रोग्राम इव्हॉल्व्ह होत असताना एखाद्या नेम साठी असाइन केलेल्या व्हॅलू चे टाईप चेंज करण्याच्या या फिचर ला अलॉव करतो परंतु ही रेकमंडेड गोष्ट नाही कारण जर तुम्हाला i आणि कधीकधी ते फ्लोट आणि कधीकधी इंट दिसले तर ते फक्त प्रोग्रामर म्हणून आणि तुमचा कोड समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसाठी कन्फ्युज करणारे आहे आधी सांगितल्याप्रमाणे आपण आपला पायथॉन कोड ऑरगॅनिझ करू इच्छितो जेणेकरून आपण स्टेटमेंट ऑरगॅनिझ करण्यापूर्वी सर्व फंक्शन्स डिफाइन करू कमीत कमी तुमच्या मनात आधीपासून हे फिक्स करणे चांगले आहे कि डीफेरण्ट नेम कशासाठी आहेत आणि ते कशाला स्टिक केली आहेत मग त्यांना एकतर ints किंवा floats म्हणून वापरायला हवे चला काही कोड एक्झेक्युट करू आणि आपण बोलत होतो ते प्रत्यक्षात घडते का हे चेक करूया तर समजा आपण पायथॉन इंटरप्रिटर सुरू करतो आणि आपण i इक्वल टू 5 असे म्हणतो मग जर आपण हा कमांड टाइप i युझ करतो तर तो आपल्याला i चा टाईप सांगतो तर ते त्या फॉर्ममध्ये रिटर्न करते जे अगदी ट्रान्स्परन्ट नाही परंतु ते म्हणते की i चा क्लास int हा आहे तर तुम्हाला int हा शब्द दिसतो जर मी म्हणतो की j हे 7 पॉईंट 5 च्या इक्वल आहे आणि j चा टाईप विचारला तर तो म्हणेल की j चा क्लास फ्लोट आहे तर या एक्स्प्रेशन चे प्रकार दर्शविण्यासाठी int आणि floats ही नावे इंटर्नॅलि वापरली जातात आता जर मी म्हंटले की i इक्वल टू 2 टाइम ऑफ j च्या इक्वल आहे जसे आपण सुचवले आहे की i ची व्हॅलू 15 पॉईंट 0 आहे कारण j हे एक फ्लोट होते आणि म्हणून मल्टिप्लिकेशन मुळे फ्लोट झाला आणि खरंच जर आपण या ठिकाणी i चा टाईप विचारला तर ते म्हणते की मी आता फ्लोट आहे लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट म्हणजे नेम ला स्वतःचे फिक्स टाईप नाही तसेच त्याला ऍडव्हान्स टाईप असाइन केलेले नाहीत हे सध्या असाइन केलेल्या शेवटच्या एक्स्प्रेशन नुसार त्या नेम ने स्टोअर केलेल्या व्हॅलू वर डिपेंड आहे व्हॅलू चा आणखी एक इम्पॉर्टन्ट टाईप म्हणजे जो आपण आपल्या सर्व फंक्शन मध्ये इम्प्लिसिटली युझ करतो ते बुलियन व्हॅलू आहे जे ट्रू ऑर फाल्स ठरवतात तर या प्रकारच्या दोन कॉन्स्टन्ट किंवा दोन बेसिक व्हॅल्यू आहेत ज्यांना पायथॉन मध्ये कॅपिटल T ट्रू आणि फाल्स F म्हटले जाते तर ट्रू हि व्हॅल्यू आहे जे काहीतरी सांगते ते ट्रू आहे म्हणून जेव्हा आपल्याला आठवते की आपण कंडिशन्स लिहिल्या आहेत जसे की gcd फंक्शनमध्ये जर काहीतरी समान असेल x इक्वल टू y काहीतरी करण्यासाठी x mod 7 तर अशा एक्स्प्रेशन चे आउटपुट जेथे आपण दुसर्या एक्स्प्रेशन शी कंपेर करतो ती राईट हॅन्ड साइड च्या एक्स्प्रेशन शी लेफ्ट हॅन्ड साईड च्या एक्स्प्रेशन ची कंपेर करते जेव्हा ही कॅम्पॅरिझन यशस्वी होते तेव्हा हे ट्रू आहे आणि जेव्हा ते अपयशी ठरते तेव्हा ते फाल्स आहे हे आपल्या प्रोग्रॅम च्या एक्झेक्युशन वर इम्प्लिसिटली कंट्रोल ठेवण्यासाठी वापरले जातात म्हणून आपल्याकडे ही व्हॅलू रेकॉर्ड करण्याची आणि तो म्यानिप्युलेट करण्याचा वे असणे आवश्यक आहे बेसिक व्हॅलू ट्रू व फाल्स आहेत आणि बेसिकली त्यांचे तीन फंक्शन आहेत जे या व्हॅलू वर कार्य करतात म्हणून व्हॅलू निगेट करू नका तर ट्रू हे फाल्स च्या अपोझिट आहे म्हणून ट्रू वर अप्लाय केले नाही तर ते आपल्याला फाल्स देईल ते फाल्स ला अप्लाय करणार नाही ते आपल्याला ट्रू देईल आणि सामान्यतः ते इंग्रजी मिनिंग फॉलोव करते आणि म्हणून जेव्हा आपण असे म्हणतो की काहीतरी ट्रू आहे आणि दुसरे काहीतरी ट्रू आहे तेव्हा आमचा अर्थ आहे की ते दोघेही ट्रू आहेत तर बूलियन टाईप ची x आणि y ह्या दोन व्हॅलू x आणि y ही एक्सप्रेशन असतील जर x ला एक व्हॅलू ट्रू असेल आणि y ची व्हॅलू देखील ट्रू असेल जर त्यापैकी कोणतेही ट्रू नसेल तर x आणि y हे आउटपुट चुकीचे आहे ऑर या वर्ड ला इंग्रजी अर्थ आहे परंतु कॉम्पुटर सायन्स आणि लॉजिकल अर्थ आपल्या अर्थापेक्षा थोडा वेगळा आहे तर साधारणपणे जेव्हा आपण ऑर म्हणतो अथवा आपण 1 म्हणतो तेव्हा तो दुसरा असतो तर तुम्ही म्हणाल की एकतर मी वेळेत उठेन किंवा माझी बस चुकेल तर तुम्हाला काय म्हणायचे आहे की या दोन पैकी एक घडेल हे संभव नाही की तुमचा अर्थ असा आहे की तुम्ही वेळेवर जागे व्हाल आणि तुमची बस चुकेल जेव्हा आपण इंग्रजीत ऑर वापरतो तेव्हा आपला असा अर्थ होतो की एकतर पहिली गोष्ट घडेल किंवा दुसरी गोष्ट घडेल परंतु दोन्ही नाही परंतु कॉम्पुटर सायन्स किंवा लॉजिकली त्याला इन्क्लुजिव्ह किंवा नॉट एक्सक्लुजिव्ह असे म्हटले जाते म्हणजे ते एक तर घडते किंवा नाही परंतु इन्क्लुजिव्ह दोन्हीही होऊ शकतात तर किमान एक ट्रू असल्यास x किंवा y ट्रू आहे त्यापैकी एक ट्रू असणे आवश्यक आहे परंतु जेव्हा ते दोघे ट्रू असतील तेव्हा ते देखील पॉसिबल आहे बूलियन व्हॅलू जनरेट करण्याचा सर्वात फ्रिक्वेन्ट वे म्हणजे कंप्यारीझन हे आपण या अगोदर पाहिले आहे तर आपण इक्वल टू इक्वल टू पाहिले आहे ही मॅथेमॅटिकस ची इक्वालिटी आहे ज्याची असाइनमेंट इक्वल नाही म्हणून जर x इक्वल टू y आणि x ची व्हॅलू प्रत्यक्षात y व्हॅलू सारखीच आहे का आणि जर तसे असेल तर ती व्हॅलू ट्रू होते अन्यथा ते फाल्स रिटर्न करते आणि करस्पॉन्डिन्ग इनिक्वालिटी ऑपरेटर हे एक्सक्लमेशन मार्क फॉलो करते हे एक्सक्लमेशनच्या इक्वल नाही हे सिम्बॉल च्या इक्वल आहे आणि हे युसुअल मॅथेमॅटिकल आहे आणि मग अर्थातच आपल्याकडे व्हॅलू ची तुलना केली जाऊ शकते ज्याची तुलना तुमच्यापेक्षा स्मॉल किंवा लार्ज अशी केली जाऊ शकते यापेक्षा लार्जर यापेक्षा स्मालर आणि हे ग्रेटर दॅन आहे आमच्याकडे हे 6 लॉजिकल कंप्यारीझन ऑपरेटरचे अरीथमेटिक तुलना ऑपरेटर आहेत जे लॉजिकल व्हॅलू ट्रू किंवा फाल्स देतात एक नेहमीची गोष्ट म्हणजे आपण हे कम्बाईन करू आपण असे म्हणू शकतो की n ने डिव्हाइड केल्यावर रिमेंडर 0 असेल सोबतच n हे 0 नसेल n हे ग्रेटर दॅन 0 असे म्हटले आणि त्यासाठी n ची व्हॅलू 0 पेक्षा मोठी असणे आवश्यक आहे आणि रिमेंडर n डिव्हाइड बाय n केले तर ते इक्वल टू 0 असेल म्हणून मी हे म्हणतो की n हे n चे मल्टिपल आहे आणि ते 0 नाही आपण या टाईप ची तुलना करू शकतो जी बूलियन व्हॅलू आपण घेऊ त्याला हे एक नेम असाइन होते आपण असे म्हणू शकतो की n हे m चे डिवाईझर आहे तर m ने n ला डिव्हाइड केले रिमेंडेर 0 आहे आपण असे म्हणू शकतो की जर ते घडले तर हे एक डिवाईझर आहे हे एक फॅक्ट आहे डिवाईझर हा आता बुलियन टाईपचा आहे आणि त्याची व्हॅलू ट्रू किंवा फाल्स आहे जे n डिव्हाइड m करते की नाही यावर डिपेंड आहे

आपण बूलियन व्हॅलू चा युझ कसा करायचा याचे उदाहरण पाहूया आपण डिव्हाइड उदाहरणाकडे वळू या मॅथेमॅटिकसमध्ये आपण m डिव्हाईडस n लिहितो आणि असे म्हणतो की m हे n चे डिवाईझर आहे तर याचा अर्थ असा आहे की m टाइम्स k इक्वल टू n हे k साठी आहे तर m डिव्हाईडस n आणि n डिव्हाइड बाय m रिमेन्डेर 0 असेल अशा वेळेस रिझल्ट ट्रू रिटर्न झाला तर तुम्ही फाल्स रिटर्न ट्रू असे करतात हे एक अतिशय सिम्पल फंकशन आहे जे दोन अर्ग्युमेण्ट घेते आणि हे चेक करते की फर्स्ट अर्ग्युमेण्ट डिव्हाइड सेकंड अर्ग्युमेण्ट असे होत आहे का आता हे चेक करा की या संख्येचे दोन डिवाईझर आहेत का म्हणून आपण चेक करतो की 2 ने n डिव्हाइड होत आहे का जर 2 ने n ला डिव्हाइड केले तर n इव्हन आहे रिझल्ट ट्रू रिटर्न होतो जर 2 ने n ला डिव्हाइड केले नाही तर n ऑड आहे रिझल्ट फाल्स रिटर्न होतो तर त्याचप्रमाणे ऑड n डिफाइन करतो अन्यथा आधीच्या केसचे निगेशन येते तर जर 2 ने n डिव्हाइड केले तर n ऑड नाही आपण 2 ने n ला डिव्हाइड केले की नाही याचे उत्तर घ्या आणि ऑड उत्तर मिळवण्यासाठी ते रिवर्स करा म्हणून जर 2 ने n ला डिव्हाइड केले तर तुम्ही ते निगेट करता आणि ऑड फाल्स आहे असे म्हणता जर 2 ने n ला डिव्हाइड केले नाही तर तुम्हाला फाल्स रिटर्न मिळेल आणि तुम्ही त्याला रद्द कराल आणि ऑड ट्रू आहे असे म्हणाल आपल्याला फक्त यावर जोर द्यायचा होता की बूलियन व्हॅलू कॉम्पुट करता येतात त्या असाइन करत येतात नुमेरिकेल व्हॅल्यू म्हणून पास करता येतात आपण जे पाहिले त्याचे सारांश असे आहे बेसिक टाईप चे स्टेटमेंट व्हॅल्यू हे व्हॅल्यूच्या टाईप ला डिटर्मिन करणे आहे आणि हे डिफाइन करते की कोणते ऑपरेशन्स होत आहे म्हणून आपण इन्स्टन्स अरीथमेटिक ऑपरेशन्स युझ करू शकतो आपण लॉजिकल ऑपरेशन्स युझ करू शकतो जसे की ऑर बूलियन परंतु पायथॉन आणि ट्रॅडिशनल लँग्वेज मधला महत्त्वाचा डीफेरेंस म्हणजे जेथे आपण ऍडव्हान्स नेम डिक्लेर करतो ते म्हणजे पायथॉन आणि ते त्यांना फिक्स टाईप ठेवत नाहीत म्हणून आपण असे म्हणू शकत नाही की i मध्ये टाइप int आहे i हा एक टाईप असेल जो तो असाइन केला आहे यावर डिपेंड असेल एक नेम त्याला त्याच्या सध्याच्या इन्हेरेन्ट टाईप ने मिळते आणि कोणत्या टाईप ची व्हॅलू असाइन केली गेली आहेत त्यानुसार प्रोग्राम इव्हॉल्व्ह होत असताना त्याचा टाईप बदलू शकतो या विशेष लेक्चर मध्ये आपण पाहिले की int float आणि bool हे 3 बेसिक टाईप आहेत आपण या आठवड्यात इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आणि त्यांच्यावर डिफाइन केलेले ऑपरेशन पाहणार आहोत